तर लेक्चर क्रमांक 54 मध्ये पुन्हा आपले स्वागत आहे आणि आपण एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन्स बद्दल क्रमशः पाहणार आहोत प्रत्यक्षात आज आपण अशा समीकरणांबद्दल पाहणार आहोत जी एक्झॅक्ट दिलेली नसतात पण अशी समीकरणे सहजच एक्झॅक्ट समीकरणात रूपांतरित केली जाऊ शकतात आणि इथेच खरा इंटिग्रेटींग फॅक्टर चा परिचय सुरु होईल तर आता आपण डिफरन्शियल समीकरण हे एक्झॅक्ट असण्याच्या पूरक आणि पुरेश्या अटीबद्दल आठवून बघू आणि असेल तर हे समीकरण एक्झॅक्ट असते इथे पूरक आणि पुरेशी याचा अर्थ म्हणजे अटीची पूर्तता होत असेल तर समीकरण एक्झॅक्ट असते आणि समीकरण एक्झॅक्ट असेल तर अटीची पूर्तता होणे गरजेचे असते दिलेले समीकरण एक्झॅक्ट नसेल तर आता काय केले पाहिजे समजा उदाहरणार्थ हे समीकरण एक्झॅक्ट नाही असे होऊ शकते की आपण एखाद्या x चे फंक्शन किंवा xy चे फंक्शन ची निवड करून दिलेल्या समीकरणाशी गुणाकार करू व त्यामुळे असे समीकरण एक्झॅक्ट होते आणि अशा गुणांक फंक्शन ला इंटिग्रेटींग फॅक्टर असे म्हणतात तर इंटिग्रेटींग फॅक्टर हे दुसरे काही नसून असे x y चे फंक्शन आहे ज्याच्या गुणाकारामुळे दिलेले डिफरन्शियल समीकरण हे एक्झॅक्ट होते तर इंटिग्रेटींग फॅक्टर साठी हे सामान्यतः वापरले जाणारे चिन्ह आहे जर हे इंटिग्रेटींग फॅक्टर असेल तर डिफरन्शियल समीकरण हे एक्झॅक्ट होते आणि याचा उपयोग काय जर दिलेले समीकरण एक्झॅक्ट नसेल तर त्याला सोडवणे कठीण आहे तर आता आपण काय करायचे आपण इंटिग्रेटींग फॅक्टर शोधू आणि त्याने दिलेल्या समीकरणाशी गुणाकार करू नंतर हे समीकरण एक्झॅक्ट होईल आणि अशी एक्झॅक्ट समीकरणे कशी सोडवायची हे आपल्याला माहित आहे आता आपण फंक्शन ला मिळवणे आहे ज्याचे डिफरन्शियल दिलेल्या समीकरणाची डावी बाजू असावी तर जर दिलेले समीकरण एक्झॅक्ट नसेल तर इंटिग्रेटींग फॅक्टर शोधण्याच्या पद्धती हा आजच्या लेक्चर चा मुख्य मुद्दा आहे तर या फॉर्म मधील समीकरणाला इंटिग्रेटींग फॅक्टर किंवा फॅक्टर्स असतात इंटिग्रेटींग फॅक्टर शोधण्यासाठी कोणताच सामान्य नियम नाही तसेच इंटिग्रेटींग फॅक्टर शोधणे थोडेसे कठीण काम आहे साधारणतः दिलेल्या डिफरन्शियल समीकरणासाठी इंटिग्रेटींग फॅक्टर शोधणे सोपे नाही तर आपण काही विशिष्ट केसेस पाहू ज्यात आपण सहज इंटिग्रेटींग फॅक्टर शोधू शकतो तर बाय इन्स्पेक्शन हा नियम क्रमांक 1 आहे इंटिग्रेटींग फॅक्टर शोधण्याचा हा सर्वात सोपा आणि कठीण मार्ग आहे कारण दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाकडे पाहून इंटिग्रेटींग फॅक्टर शोधणे म्हणजे हवा शोधण्यासारखे आहे तर दिलेले समीकरण फंक्शन च्या गुणाकारामुळे एक्झॅक्ट होते पण हा सुद्धा इंटिग्रेटींग फॅक्टर शोधण्याचा पद्धतशीर मार्ग नाही तर ही पद्धत काही स्टॅंडर्ड एक्झॅक्ट डिफरन्शियल ओळखण्याच्या पद्धती वर अवलंबून आहे जर आपल्याला काही स्टॅंडर्ड डिफरन्शियल माहिती असतील तर आपण फक्त डिफरन्शियल समीकरणाकडे पाहून इंटिग्रेटींग फॅक्टर शोधू शकतो आणि समीकरण पुन्हा लिहून या फंक्शन ने गुणाकार किंवा भागाकार करू तर प्रत्यक्षात आपल्याला त्या स्टॅंडर्ड फंक्शन्स चे डिफरन्शियल मिळतील आणि अशा प्रकारे आपण डिफरन्शियल समीकरण सोडवू तर इथे ते स्टॅंडर्ड फॉर्म्स कोणते आहेत ज्यांच्याबद्दल आपण चर्चा करू आणि आणखी काही फॉर्म असू शकतात जे स्टॅंडर्ड नाहीत पण ते आपल्याला इंटिग्रेटींग फॅक्टर शोधण्यासाठी मदत करू शकतात उदाहरणार्थ हे दुसरे काही नसून xy चे डिफरन्शियल आहे म्हणजेच आणि हे आपण सहज तपासू शकतो तर डिफरन्शियल च्या व्याख्ये नुसार हे मिळेल डिफरन्शियल समीकरणात आपल्याला अशा काही टर्म्स दिसल्या तर आपण हे सांगू शकतो की ते xy टर्म चे डिफरन्शियल आहे तर xy चा डिफरन्शियल म्हणजे याला लक्षात ठेवणे सोयीचे होईल आणखी स्टॅंडर्ड फॉर्म म्हणजे तर हे स्टॅंडर्ड डिफरन्शियल पैकी एक आहे जे की डिफरन्शियल समीकरणाचा अंदाज घेण्यासाठी उपयोगात पडू शकते तर आपण किमान एक तरी उदाहरण बघू ज्यात आपण स्टॅंडर्ड डिफरन्शियल ओळखण्याची शक्यता असू शकते आपण या उदाहरणाचा विचार करू तर आपण पुन्हा तपासू शकतो की असल्यामुळे हे एक्झॅक्ट डिफरन्शियल समीकरण नाही तर इथे काय आहे तर आपल्याकडे M N आणि M dxN dy आहेत आता आपल्याला ची किंमत आणि ची किंमत मिळेल आणि ते दोघेही समान नाहीत आता तुम्ही नक्कीच सांगू शकता की दिलेले समीकरण हे एक्झॅक्ट डिफरन्शियल समीकरण नाही तर आता आपण बाइ इन्स्पेक्शन ही पद्धहत वापरू तर आपल्याकडे हा दोन्ही टर्म मध्ये आहे जर तुम्ही तो या टर्म्स मधून कॉमन घेतला तर तुम्हाला काय मिळेल ही टर्म आधी आपण पहिली आहे

तर हे दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाच्या सोल्युशन आहे आता थोडा अधिक जनरल पद्धती बद्दल बोलू कारण बाय इन्स्पेक्शन च्या पद्धतीने दर वेळी स्टॅंडर्ड फंक्शन शोधून गुणाकार किंवा भागाकार करणे सोपे नाही तर इथे आपल्याकडे इंटिग्रेटींग फॅक्टर शोधण्यासाठी आणखी थोडा पद्धतशीर मार्ग आहे आपण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत ज्यामुळे हे समीकरण एक्झॅक्ट होईल तर आपण अशा फंक्शन च्या शोधात आहोत तर या डिफरन्शियल समीकरणासाठी हे या समीकरणातील एक्झॅक्ट डिफरन्शियल बणायलाच पाहिजे तर या वेळेला आपण सांगू शकतो की हे समीकरण एक्झाक्टनेस च्या पूरक आणि पुरेश्या अटीचे समाधान करते आता हे समीकरण एक्झॅक्ट आहे म्हणून IM चे y साठी काढलेले आंशिक डेरिव्हेटीव्ह आणि IN चे x साठी काढलेले आंशिक डेरिव्हेटीव्ह हे समान असतात जर असेल तर आपल्याला माहित आहे की अशी समीकरणे एक्झॅक्ट असतात म्हणजेच डिफरन्शियल समीकरणाच्या एक्झाक्टनेस ची पूरक आणि पुरेशी अट इथे हे समीकरण एक्झॅक्ट असेल तर अटीची पूर्तता झालीच पाहिजे आणि या अटीपासून आपण गुणक किंवा इंटिग्रेटींग फॅक्टर शोधले पाहिजे जर या अटीची पूर्तता होत असेल तर तुम्हाला आढळेल की हे समीकरण एक्झॅक्ट होईल इथे हे समीकरण सोडवण्यासाठी अडचण आहेकारण हे ऑर्डिनरी समीकरण नाही हे पार्शल डिफरन्शियल समीकरण आहे आपल्याकडे या समीकरणात पार्शल डेरिव्हेटीव्ह आहेत तर हे पार्शल डिफरन्शियल समीकरण आहे जे की सोडवण्यासाठी सोपे नाही तर आपण काही केसेस विचारात घेऊ जिथे अशी समीकरणे सोडवता येऊ शकतात तर आपण किमान दोन केसेस पाहू या पार्शल डिफरन्शियल समीकरणातून इंटिग्रेटींग फॅक्टर शोधण्यासाठी आणखी बरेच केसेस असू शकतात तर या दोन विशेष केसेस आहेत म्हणजे फक्त x चे फंक्शन किंवा फक्त y चे फंक्शन इंटिग्रेटींग फॅक्टर शोधण्यासाठी हीच आपली पहिली धारणा असेल तर दिलेल्या डिफरन्शियल समीकरण किंवा पार्शल डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन मिळविण्यासाठी आपण या दोन केसेस चा विचार करू तर केस क्रमांक 1 मध्ये आपण फक्त x च्या फंक्शन चा विचार करतो फक्त x चे फंक्शन घेतल्यामुळे ती अट बदलू शकते म्हणून तर दिलेले डिफरन्शियल समीकरण आणखी सोप्या पद्धतीने लिहिले असता आपल्या लक्षात येईल की आहे परंतु अजून आपला हेतू साध्य झालेला नाही कारण की हे फक्त x चे फंक्शन आहे तर इथे समीकरणात इनकन्सिस्टन्सी असल्यामुळे आपण समीकरण सोडवू शकत नाही कारण आपण I हे फक्त x चे फंक्शन आहे असे मानले आहे तर हे डिफरन्शियल समीकरण I करिता सोडवण्यासाठी उजव्या बाजूला फक्त x चे फंक्शन असावे तर हे I मधील ऑर्डिनरी डिफरन्शियल समीकरण आहे जर इथे हे पुन्हा x चे फंक्शन असेल तर आपण इंटिग्रेटींग फॅक्टर शोधण्यासाठी हे ऑर्डिनरी डिफरन्शियल समीकरण सोडवू शकतो तर हे आपले समोरचे गृहीतक असेल कारण I हे फक्त x चे फंक्शन आहे तर इथे हे फंक्शन फक्त M N आणि N च्या भागाकारावर अवलंबून आहे आणि हे जर फक्त x चे फंक्शन असेल आणि कठीण नसेल तर आपण हे ऑर्डिनरी डिफरन्शियल समीकरण सोडवू शकतो तर समजा हे फंक्शन आहे कारण आपण असे मानले आहे की हे फक्त x चे फंक्शन आहे आणि म्हणून आपण हे समीकरण पुढे सोडवण्याचा विचार करू शकतो जर हे फक्त x चे फंक्शन असेल तर आपण हे समीकरण सोडवू शकतो आणि या समीकरणाच्या उजव्या बाजूला आहे जर हे साधे फंक्शन असेल तर डिफरन्शियल समीकरण सुद्धा साधे असणार आणि नंतर आपल्याला यापासून हा इंटिग्रेटींग फॅक्टर मिळेल तर तो इंटिग्रेटींग फॅक्टर असेल तर अट काय आहे आपण हे तपासले पाहिजे जर ते फक्त x चे फंक्शन असेल तर आपण हा इंटिग्रेटींग फॅक्टर लिहू शकतो कारण आपण पहिले आहे की एक्झाक्टनेस च्या पूरक आणि पुरेश्या अटीनुसार I हे इंटिग्रेटींग फॅक्टर चे काम करेल आता आपण दुसऱ्या केस बद्दल विचार करू ज्यात इंटिग्रेटींग फॅक्टर फक्त y चे फंक्शन असते आणि या केस मध्ये सुद्धा डिफरन्शियल समीकरण तयार होईल जे की डिफरन्शियल समीकरणाशी सुसंगत असेल ही अट फक्त y चे फंक्शन आहे ठीक आहे आणि आता इथे हे जर फक्त y चे फिक्शन असेल तर आपण त्याला g म्हणू नंतर आपण ते डिफरन्शियल समीकरण सोडवू आणि आपल्याला मिळेल तर आपल्याला दोन सोप्या केसेस मिळाल्या मी सांगितले होते की डिफरन्शियल समीकरण सोडवण्यासाठी आणखी काही केसेस असू शकतात त्याकरिता पूरक आणि पुरेशी अट आहे पण आपण या दोन केसेस पैकी किमान एक केस विचारात घेतली आहे पहिली म्हणजे ज्यात हे फक्त x चे फंक्शन असते समजा f आणि नंतर आपण सोडवतो या केस मध्ये हा इंटिग्रेटींग फॅक्टर असतो आणि दुसऱ्या केस मध्ये हा इंटिग्रेटींग फॅक्टर असतो तर यासोबतच आपण काही उदाहरणे बघू

चला या पहिल्या उदाहरणाचा विचार करू तर आपल्याकडे आहे तुम्ही पाहू शकता की दोघेही समान नाहीत म्हणून इंटिग्रेटींग फॅक्टर दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाला x ने गुणाकार करून हे एक्झॅक्ट डिफरन्शियल समीकरण असायला पाहिजे सोल्युशन तर आता आपण f शोधू ज्याचा डिफरन्शियल इथे दिला आहे तर हे एक्झॅक्ट डिफरन्शियल समीकरण आहे आणि या समीकरणाचे सोल्युशन साठी आपण असा f शोधात आहोत ज्याचा डिफरन्शियल या समीकरणात आहे हे समीकरणाचे सोल्युशन आहे आपण दुसरे उदाहरण घेऊ या समीकरणातून आपल्याकडे मिळाले इंटिग्रेटींग फॅक्टर तर आता हे समीकरण एक्झॅक्ट डिफरन्शियल समीकरण होईल आणि नंतर आपण समीकरण सोडवू शकतो त्याकरिता आपण f शोधू ज्याचा डिफरन्शियल या समीकरणात असेल तर कुणीही हे समीकरण सोडवू शकते आणि हे त्या समीकरणाचे सोल्युशन मिळेल तर हा पुन्हा तोच जनरल मार्ग आहे पण आपण इंटिग्रेटींग फॅक्टर काढण्यासाठी फक्त काही सध्या केसेस पहिल्या आहेत आपण इंटिग्रेटींग फॅक्टर काढू शकतो यावरून बरेच निष्कर्ष निघू शकतात तर आपण त्यावर जास्त विचार न करता समोर जाऊ उदाहरणार्थ एक शक्यता बघा ज्यात समीकरण हे होमोजिनियस आहे तर हा स्वतःच इंटिग्रेटींग फॅक्टर आहे तर पुन्हा कोणीपण शोधू शकतो हा या डिफरन्शियल समीकरणाचा इंटिग्रेटींग फॅक्टर असेल पण येथे हे डिफरन्शियल समीकरण होमोजिनियस असणे गरजेचे आहे आणि आपल्याला होमोजिनियस समीकरण कसे सोडवायचे हे आधीच माहित आहे तर आपण इंटिग्रेटींग फॅक्टर काढून एक्झॅक्ट समीकरण सोडवण्यासाठी हा मार्ग वापरणार नाही ही दुसरी शक्यता आहे जर हे समीकरण दिलेले असेल तर या फॉर्म चा अर्थ हे बेरीज फंक्शन असते जर ही टर्म 0 नसेल तर तो इंटिग्रेटींग फॅक्टर असेल आणि आपण त्याने या समीकरणाला गुणले तर समीकरण एक्झॅक्ट होईल तर अशाप्रकारे बरेच नियम आपल्याला मिळतील पण आपण खूप जनरल पद्धती बद्दल बोललो किमान इंटिग्रेटींग फॅक्टर काढण्याच्या विशेष केसेस तरी तर इंटिग्रेटींग फॅक्टर हे दुसरे काही नसून एक फंक्शन आहे जर तुम्ही एक्झॅक्ट नसलेल्या डिफरन्शियल समीकरणाला गुणले तर ते एक्झॅक्ट होते आणि अशा फंक्शन्स ला इंटिग्रेटींग फॅक्टर म्हणतात आणि आपण विशेष केसेस सुद्धा पहिल्यात जेव्हा M चे y साठी आंशिक डेरिव्हेटीव्ह आणि N चे x साठी आंशिक डेरिव्हेटीव्ह समान नसतात तर त्यांची वजाबाकी भागेल N हे फक्त x चे फिक्शन असते तेव्हा हा इंटिग्रेटींग फॅक्टर असतो आणि फक्त y चे फंक्शन असते तेव्हा हा इंटिग्रेटींग फॅक्टर असतो इथे वापरलेल्या संदर्भांची ही यादी आहे तुम्ही लक्षपूर्वक लेक्चर ऐकल्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद